तर हि या साठी ची प्रेरणा आहे आता आपण टू २ डी मध्ये काय होईल ते बघू खरेतर काय होईल हे आपल्याया आधीच माहित आहे ती परिपूर्ण बाउंडरी कंडिशन नसेल आपण आधी पेक्षा थोड्या वेळाने यावर चर्चा घेऊ आणि बघू कि तुमचे यावर काही नियंत्रण आहे का ओके तर टू २ डी मध्ये काय होईल बरोबर परत हे थोडेसे असे असेल माझ्याकडे इथे काही बाउंडरी आहे अँड इथे एक अक्ष काढू आणि इथे एक तरंगवेव्ह प्रवास करत आहे असे म्हणू अशा तरंगवेव्ह चे समीकरण काय त्या मध्ये kx आणि ky हे तरंगवेव्ह व्हेक्ट असतील बरोबर तर मी असे म्हणू शकतो कि या टू २ डी तरंगवेव्ह साठी मी हे लिहीन बरोबर आणि आता या बाउंडरी वर मी हि बाउंडरी कंडिशन लागू करेन हि बाउंडरी कंडिशन बरोबर जी होती तर मग आता काय होईल याचे समाधान होईल का तर फर्स्ट डेरीवेटीव्ह ने मला काय मिळेल त्याने मला jkx आणि सेकंड डेरीवेटीव्ह ने मला a jwc मिळेल बरोबर आणि हे खरेतर शून्य नाही का विद्यार्थी कारण तर हे समीकरण वैध नाही तर मग या तरंगवेव्ह ला काय होईल असो हे रिफ्लेक्ट झाले तिथे नूमेरिकेल रिफ्लेक्शन असेल बरोबर तर तरंगवेव्ह इथे धडकेल आणि हे अनफिजिकल नूमेरिकेल आहे ओके तर हे अवांछितनको असलेले रिफ्लेक्शन आहे तर आपण जी चर्चा केली कमीतकमी एफइएम केस च्या चर्चे मध्ये आपण म्हंटले होते कि आपण त्या सोबत राहतोहे तुम्हाला मिळाले आहे बरोबर यामुळे मला शून्य रिफ्लेक्शन मिळेल जो पर्यंत Ө 0 Ө च्या कोणत्याही शून्येतर मूल्याला मला रिफ्लेक्शन मिळेल असे आपण मानले आहे ओके पण आता आपण काय केले हवे ते म्हणजे प्रत्यक्षात रिफ्लेक्शन चे मूल्य काय हे काढले हवे मला कळले हवे कि या मधली त्रुटीचूक किती मोठी आहे तर मग बघूया तर आपण R काय आहे असे विचारू बरोबर तर R हा रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट आहे आणि हा नूमेरिकेल रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट आहे हे लक्षात ठेवा बरोबर तर मी kx हे कॉस आणि साइन च्या शब्दात पण लिहू शकतो तर ते काय आहे kcosӨ आणि ky ksinӨ ओके तर इथे एक इंसिडेंट तरंगवेव्ह आहे आणि इथे रिफ्लेक्टड तरंगवेव्ह आहेओके तर इंसिडेंट फील्ड म्हणजे काय इंसिडेंट फील्ड हि एक खालून डाव्या बाजूने वरच्या उजव्या बाजूकडे प्रवास करणारी तरंगवेव्ह आहे बरोबर तर हे मी असे रिफ्लेक्टड तरंगवेव्ह अशी असेल ओके एकूण फील्ड हे इंसिडेंट आणि रिफ्लेक्टड यांची बेरीज असेल मला रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट R माहित नाही मला तो शोधायचा आहे तर बाउंडरी कंडिशन लागू करायची आहे जे काम माझे एफडीटीडी करेल ओके जे काही विद्युत फील्ड येईल त्याला मी लावीन आणि मला समजेल कि हे शून्य नाही जेव्हा तरंगवेव्ह हि नॉर्मल पासून लांब जात असेल बरोबर तर आता यामुळे आपल्या R हे Ө चे फंकशन म्हणून सोडवता येईल तर आपण हे त्यात घालून बघू तर तिथे x डेरीवेटीव्ह आहे तिथे t डेरीवेटीव्ह आहे पण y डेरीवेटीव्ह नाही बरोबर तर या इंसिडेंट आणि रिफ्लेक्टड फील्डस मध्ये y टर्म रद्द होते बरोबर विद्यार्थी खरेतर हे होते पण हे असायला हवे वेळ ०६१६ पहा तर हा इंसिडेंट हो तू बरोबर आहेस ओके तर इथे थोडासा गोंधळ आहे हे इंसिडेंट फील्ड म्हणजे अँटीना किंवा कशातून तरी बाहेर येणारे आहे असा विचार करू नका तर हे फील्ड बाउंडरी वर इंसिडेंट होणारे आहे जे मला बघितले हवे तर हा इंसिडेंट म्हणजे स्क्याटर्ड फील्ड च आहे अँड जर हि हि बाउंडरी कंडिशन परिपूर्ण असेल तर तिथे कुठलेही रिफ्लेक्टड फील्ड नसावे तर मी हेच सांगायचं प्रयत्न करत आहे आधी समजा मी या दिशेने प्रवास करणारी तरंगवेव्ह घेतली होती बरोबर तर तेव्हा R शून्य होता तर हि पूर्ण बेरीज शून्य होती आता याचा उपयोग आपण रिफ्लेक्टड फील्ड शोधण्या साठी करणार आहोत विद्यार्थी नाही एफडीटीडी मध्ये परत दोन फॉर्मुलेशन्स आहेत टोटल फील्ड आणि स्क्याटर्ड फील्ड फॉर्मुलेशन आणि फॉर्मुलेशन च्या आधारावर आपण स्क्याटर्ड फील्ड किंवा टोटल फील्ड ला बाउंडरी कंडिशन लागू करू तर टोटल आणि स्क्याटर्ड फील्ड यांची इंसिडेंट आणि रिफ्लेक्टड शी सरमिसळ करू नका हे फिजिकल रिफ्लेक्शन नाही मी तिथे मटेरियल ठेवलेले नाही बरोबर हे नूमेरिकेल रिफ्लेक्शन आहे ओके तर हे फक्त लागू करू आणि काय होते ते बघू पहिली टर्म काय असेल तर इंसिडेंट अधिक हा विद्यार्थी हातर हे म्हणजे खरेतर एफडीटीडी काय अंमलबजावणी करेल हे नसून हे एफडीटीडी चे विश्लेषण आहे तर आत्ता पर्यंत आपण एफडीटीडी अपडेट इक्वेशन्स मध्ये जे पहिले ते E आणि H हे टोटल फील्ड्स आहेत तर उदाहरणार्थ इथे स्क्याटर् आहे आणि माझ्या बाउंड्रीज या इथे आहेत तर यांना जे काही फील्ड्स फॉलो करत आहेत ते सगळे स्क्याटर्ड फील्ड्स आहेत बरोबर र आता मी हि बाउंडरी कंडिशन लागू करणार आहे पण आपण या परिपूर्ण बाउंडरी कंडिशन मध्ये रिफ्लेक्शन कसे असेल याचे विश्लेषण करणार आहोत तर मला पहिली टर्म कोणती मिळेल तर मला मिळेल ओके तर इथे R हे एकमेव व्हेरिएबल आहे जे मला माहित नाही बरोबर तर यावरून मी R लिहू शकतो तर मी इथे R चा Ө चे फंकशन म्हणून आलेख काढला तर इथे तर Ө 0 आहे तर Ө 0 ला काय होईल इथून सुरु करा Ө ९० ला काय होईलहा तर R १ होईल तर यावरून आपल्याला समजेल कि विश्लेषण हे खरेतर एफडीटीडी किंवा कशावरही अवलंबून नाही ते एक सामान्य विश्लेषण आहे मी यात कुठलेच अपडेट इक्वेशन्स किंवा काहीच समाविष्ट केले नाही बरोबर इथे मला विचारायचे आहे कि हि बाउंडरी कंडिशन लावण्याचा द्विमितीय तरंगवेव्ह वर काय परिणाम होईल एवढेच तुम्ही हे फइएम च्या चर्चे वेळी पण करू शकला असतात तर या वरून तुम्ही बाउंडरी कंडिशन डिझाईन करू शकता हे लक्षात येतेय का इथे रिफ्लेक्शन शून्य होतेय Ө 0 ला मी हा कोन बदलू शकतो का जर मला इतर कोणत्या तरी कोनावर कमीतकमी रिफ्लेक्शन करायचे असेल तर ते शक्य आहे का त्यासाठी तुम्हाला बाउंडरी कंडिशन बदलावी लागेलबरोबर तर बाउंडरी कंडिशन बदलताना काय होईल तर आपण हे नंतर करू पण मी जर इथे काही संज्ञांचा परिचय करून दिला तर जसे cosӨ० किंवा इथे काहीतरी कि ज्यामुळे इथले हे एक्स्प्रेशन Ө० च्या कोणत्यातरी मूल्याला शून्य होईल मग मी हि बाउंडरी कंडिशन नियंत्रणात ठेवू शकतो समजा मला माहित आहे कि माझ्या सिम्युलेशन मध्ये बहुतांश तरंगवेव्ह हे कोणत्या हि कारणामुळे Ө ३० येतात मग मी हि बाउंडरी कंडिशन अशा पद्धतीने बदलू शकतो कि ३०0 पूर्णपणे शोषली जाईल थोडी उरलेली पण असू शकते हा विद्यार्थी हा याच प्रमाणे तुम्हाला हे डाव्या बाजू साठी सुद्धा बदलावे लागेल विद्यार्थी पण फक्त डावी हा नाही काय आणि जर तरंगवेव्ह उजव्या बाउंडरी वर पडली तरच हे डेरिवेशन बरोबर आहे आता जर मी डाव्या बाउंडरी बद्दल म्हंटले तर माझी बाउंडरी कंडिशन हि नसेल बरोबर ती वेगळी बाउंडरी कंडिशन असेल दुसरी बाउंडरी कंडिशन म्हणजे समीकरण ३ तर समीकरण ३ आणि रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट शोधण्यासाठी मी आधी सारखेच विश्लेषण करेन का तुम्हाला सारखेच उत्तर मिळेल बरोबर तर सामान्यतः माझे कॉम्पुटेशनल डोमेन काहीतरी असे असेल याच्या प्रत्येक विभागाला माझी वेगळी बाउंडरी कंडिशन आहे जर मी आपली उजव्या बाजूची बाउंडरी कंडिशन डाव्या बाजूला वापरली तर मला Ө 0 ला सुद्धा शून्य रिफ्लेक्शन मिळणार नाही त्यामुळे ती चूक करू नका विद्यार्थी रिफ्लेक्शन यात जोडले जाईल आणि ते याच्या इतके असेल